तर आता आपण पुन्हा परत आलो आहोत तेव्हा नंतर पॅरलल RLC सर्किट आहे आणि आपण प्रत्येक गोष्ट कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हे तुमच्यासाठी नक्कीच उपयोगाचे असणार आहे या गोष्टी फारच सोप्या आहेत आणि हे सर्व वेगवेगळ्या पुस्तकांमधून घेतलेले आहे माझ्या क्लास नोट्स मध्ये पुस्तकांच्या लिस्टमध्ये पुस्तकांची नावे दिलेली आहेत तेव्हा कोणतेही चांगले पुस्तक तुम्ही वापरू शकता यासाठी मी जे काही 4 5 पुस्तके वापरले आहेत ते पुस्तके तुम्ही वापरा ही सर्व पुस्तके तुमच्या लायब्ररी मध्ये देखील उपलब्ध आहेत तर आता हे साधे पॅरलल RLC सर्किट आहे हा होल्टेज सोर्स V दिलेला आहे आणि हे R L व C पॅरलल मध्ये जोडलेले आहेत तेव्हा इथे या R मधून IR हे करंट फ्लो होत आहे या L मधून IL हे करंट फ्लो होत आहे आणि या C मधून IC हे करंट फ्लो होत आहे तर आपल्याला या पॅरलल RLC सर्किट मध्ये KCL अप्लाय करून इथे हे एकूण करंट I IIR IL IC असे मिळत आहे तेव्हा इथे IR V अँगल 0 o असे रेफरन्स होल्टेज दिलेले आहे हे पॅरलल सर्किट आहे म्हणून इथे हे VR अँगल 0 आणि हे IR आहे त्याचप्रमाणे IL V अँगल 0 jXL आहे तर इथे आपल्याला हे jXL XLL ω असे घ्यावे लागेल त्याच प्रमाणे कपॅसिटर साठी देखील हे असे असेल इथे jXC आणि XC1ω C असे आहे सामान्यपणे Y 1 j ω C असते जर आपण नुमरेटर आणि डिनॉमिनेटर ला j ने मल्टिप्लाय केले तर हे jω C असे येते म्हणून हे jXC आणि XC1ω C असे आहे म्हणजेच V अँगल 0jXL V अँगल 90 o असे पिवर इंडक्टिव्ह सर्किट साठी करंट होल्टेज पेक्षा मागे असते हे पाहिले आहे त्याचप्रमाणे कपॅसिटर साठी हे V अँगल 0 jXC असे म्हणजेच V अँगल 0 jXC 90 o आहे कारण इथे j हा j आहे म्हणून हे IIR IL IC आहे तेव्हा इथे IR अँगल 0 आहे कारण हे रेझिस्टिव्ह सर्किट आहे आणि इथे VR अँगल 0 असे आहे म्हणून हे IR IR अँगल 0 आहे म्हणजेच IRVR IL VXL IL अँगल 90 o आणि IC VXC IC अँगल 90 o आहे म्हणून आता जर आपण हे सर्व करंट एड केले म्हणजेच I IR अँगल 0 IL अँगल 90 o IC अँगल 90 o असे केले तर याचे मॅग्निट्युड √ IR 2 IL2 IC2 असे येईल आणि अँगल tan 1 R असे असेल हे आता समजण्यासारखे आहे म्हणून इथे मी हे करंट चे मॅग्निट्युड लिहू शकतो तेव्हा हे I अँगल θ असे आहे आणि θ tan 1 R इथे θ निगेटिव आहे म्हणजेच रिझल्टंट करंट हे सप्लाय व्होल्टेज पेक्षा मागे आहे आणि जर θ पॉझिटिव्ह असेल तर रिझल्टंट करंट सप्लाय होल्टेजच्या पुढे असते तर सामान्य पणे हे सर्किट असते समजा जर इथे Z1 Z2 Z3 आहेत म्हणजेच इथे हे R नाही म्हणजे तिथे काही इम्पेडन्स Z1 Z2 Z3 आहे तेव्हा I1 VZ1 आणि पॅरलल सर्किट मध्ये हे Y1 V असे असेल त्याचप्रमाणे I2 VZ2 म्हणजेच Y2 V आणि I3VZ3 म्हणजेच Y3 V असे होईल आणि म्हणून II1 I 2 I 3 असे येते तेव्हा हे I VZ1 VZ2 VZ3 Y1 Y2 Y3 V असे येईल किंवा IYV आणि Y हा इम्पेडन्स चा रिसिप्रोकल म्हणजेच एडमिटन्स आहे तेव्हा पॅरलल ब्रांचेस साठी एडमिटन्स ची एडिशन होते आणि सिरीज इम्पेडन्स एड केले जातात तेव्हा आता हे पॅरलल इक्विव्हॅलंट आहे नंतर हे सोपे उदाहरण आहे आता नंतर हे सिरीज इम्पेडन्स चे पॅरलल इक्विव्हॅलंट आहे उदाहरणार्थ हे rs आणि XS हे सेरीज इम्पेडन्स आहेत आणि हे माझे सप्लाय व्होल्टेज V आहे आता हे अजून एक Rp आणि XP असे इक्विव्हॅलंट आहे हे दोन सर्किट एकमेकांना इक्विव्हॅलंट आहेत म्हणजेच Y SY P आहे म्हणजे सिरीज ऍडमिटन्स पॅरलल ऍडमिटन्स आणि ही ब्रांच Rp आणि XP अशी आहे आपल्याला हे Rp आणि XP या rs आणि XS च्या टर्म मध्ये मिळवायचे आहे इथे आपण हे पॅरलल इक्विव्हॅलंट सिरीज इम्पेडन्स च्या टर्म मध्ये घेत आहोत तेव्हा या केसमध्ये हे Y1Z असे आहे 1 Z म्हणजेच Ys1rs XS आहे आणि हा माझा पॅरलल इक्विव्हॅलंट 1Rp 1jXP असे आपण लिहू शकतो कारण हे इंडक्टिव्ह आहे म्हणून हे 1 jXP असे येते तेव्हा हे YP आहे किंवा हे rs jXS असे केल्यावर आपल्याला हे rs rs 2 XS 2 jXSrs2 XS 2 1Rp j 1XP असे मिळते तर इथे j या टर्म ने numerator आणि denominator ला मल्टिप्लाय केले आहे म्हणून हे 1Rp jXPg j b असे मिळत आहे इथे G 1Rp कण्डक्टॅन्स आणि हा वेगळा रियल व इमेजनरी पार्ट आहे तेव्हा 1Rprsrs 2 XS 2 असे आहे आणि त्याच प्रमाणे 1XPXSrs 2 XS 2 असे आहे किंवा हे Rprs 2 XS 2rs XPrs 2 XS 2 XS असे आहे म्हणजेच rs jXS हा एक सिरीज इम्पेडन्स आपण अशाप्रकारे पॅरलल जोडलेल्या ऍडमिटन्स प्रमाणे दर्शवू शकतो आणि नक्कीच इथे हे Rp रेझिस्टिव्ह आणि हे XP आहे याला सिरीज इम्पेडन्स चे सिरीज पॅरलल इक्विव्हॅलंट असे म्हणतात आणि आपल्याला सिरीज सर्किट साठी हे Z V I असे असते हे माहित आहे तेव्हा हे rs jXS असे आहे म्हणून हे VIrs jIXS असे येईल तेव्हा इथेया इंडक्टिव्ह सर्किट मध्ये V हे रेफरन्स आणि हे करंट I आहे म्हणून इथे करंट I हे अँगल θ ने मागे आहे तर हे माझे Irs आहे आणि हे IXS आहे आणि हा अँगल 90 o आहे तर इथे हे समजण्यासारखे आहे त्याचप्रमाणे पॅरलल इक्विव्हॅलंट साठी IVY P आहे कारण हा एडमिटन्स आहे आणि म्हणून हे IV1Rp j 1XP g jb असे येते या केस मध्ये देखील V रेफरन्स आहे आणि करंट अँगल θ ने मागे आहे तेव्हा हे माझे Vg आहे आणि हा इमेजनरी पार्ट Vb आहे तेव्हा या दोन्ही इम्पेडन्स आणि ऍडमिटन्स साठी या फेजर डायग्राम आहेत आणि जेव्हा Irs I असे करायचे आहे तेव्हा हे jIXS म्हणजेच V आहे आणि जेव्हा आपण एडमिटन्स विचारात घेतो तेव्हा हे V g jVb असे येते तर या दोन्ही गोष्टी इथे दाखवल्या आहेत आणि आता सिरीज पॅरलल सर्किट घेऊ आपण या सिरीज पॅरलल सर्किट चे एक उदाहरण घेऊ तेव्हा या सर्किटमध्ये आपल्याला करंट I शोधायचे आहे आणि हा पॉईंट a आहे हा पॉईंट b आहे हा पॉईंट c आहे हा पॉईंट d आहे हा पॉईंट e आहे हा पॉईंट f आहे आणि हा पॉईंट g आहे तर हा सिरीज चा भाग पहा आणि इथे हे दोन पॅरलल मध्ये आहे तेव्हा इथे प्रत्येक ठिकाणी हे a b c d e f g असे मार्क केलेले आहे आणि आधी इथे हे 4 j 3 आणि 6 j 8 दोन पॅरलल मध्ये आहेत आधी आपण या सेरीज चा इक्विव्हॅलंट काढूया आणि त्यासोबत हे ऍड करूया त्यानंतर आपण हे V Z करून I काढू शकतो तर हे माझे Yfg आहे तर इथे हे अशाप्रकारे I efI मार्क केलेले आहे हे Zfg आहे हा पॉईंट f आहे आणि हा पॉईंट g आहे तेव्हा हे 4 j 3 आणि 6 j 8 हे दोन पॅरलल मध्ये आहेत आणि आपल्याला त्याचा इक्विव्हॅलंट शोधायचा आहे तेव्हा पुन्हा पुन्हा मी सर्किट ला परत येणार नाही पण इथे सर्व काही मार्क केलेले आहे तर हा माझा इम्पेडन्स Z ab आहे हा इम्पेडन्स Z cd आहे आणि हा या पॅरलल सर्किट इक्विव्हॅलंट Zfg हा इम्पेडन्स आहे त्याचप्रमाणे ऍडमिटन्स साठी रिसिप्रोकल घेतला आहे पुन्हा पुन्हा मी सर्किट ला जात नाही तेव्हा इथे आपल्याला I ef Iab ICd पॉवर आणि पॉवर फॅक्टर शोधायचे आहेत तर कृपया आधी सर्किट ड्रॉ करा तेव्हा हे Yab 1Z ab 1 असे आहे तसेच हे केल्यावर आपल्याला 0 16 j 0 12 मोह असे मिळते तसेच ऍडमिटन्स Yfg Yab Ycd असा येईल आता Zfg1Yfg 4 4 j 0 8 Ω असे येते तर आता Zeg Z ef Zfg पण त्यासाठी आधी आपण या पॅरलल सर्किट चा ऍडमिटन्स कॅल्क्युलेट करू ते कॅल्क्युलेशन साठी सोपे असेल आणि नंतर हे एड केल्यावर आपण Zfg 1Yfg असे करू शकतो तर इथे आपल्याला हा एकूण इम्पेडन्स Z eg Zef Zfg 1 6 j 7 4 j 0 8 6 j 8 Ω असा मिळतो म्हणून इथे करंट I V Z 10 अँगल 53 2 o असे येते आणि पॉवर फॅक्टर cos θ म्हणजेच इथे करंट आणि होल्टेज मधील अँगल 53 2 o लेगिंग आहे आणि म्हणून पॉवर फॅक्टर cos θ cos 53 2 o 0 60 येतो आणि PVI cos θ असे येईल तर PVI cos θ 100 10 cos 53 2 600 वॅट आता नंतर V ef I Z ef 1 6 j 7 2 असे येईल तेव्हा हे Vef 73 8 अँगल 24 4 o V आहे त्याच प्रमाणे इथे KVL अपलाय करा म्हणून Vfg V V ef असे आहे तेव्हा मी पुन्हा सर्किट ला जात नाही तिथे हे सर्व काही लिहिलेले आहे फक्त इंस्टंटेनिअस पोलारिटी विचारात घ्या आणि हे सोडवा तेव्हा हे 100 अँगल 0 73 8 अँगल 24 4 o 44 7 अँगल 42 8 o V असे येईल आता IabY ab Vfg आहे तर Yab मिळाले आहे आणि Vfg आत्ता कॅल्क्युलेट केलेले आहे तेव्हा Iab 4 48 अँगल 10 3 o एंपियर असे आहे त्याचप्रमाणे ICd Vfg Ycd 44 7 अँगल 42 8 Icd 8 95 अँगल 79 7 o एंपियर असे येते तर आता पॉवर लॉस Pab Iab 2 Rab आहे इथे Iab 4 48 आणि Rab 6 म्हणून Pab 120 वॅट येते तर मी पुन्हा पुन्हा सर्किट पाहत नाही त्यामध्ये फार वेळ जातो त्यापेक्षा जेव्हा व्हिडिओ लेक्चर ऐकाल तेव्हा हे पुन्हा ड्रॉ करा आणि तिथे हे सर्व कॅल्क्युलेशन आहेत जर कुठे काही चुकी झाली असेल तर मला सांगा मी ते बरोबर करण्याचा प्रयत्न करतो जरी मी हे 1 2 गोष्टी म्हणत असलो तरी तिथे बऱ्याच गोष्टी आहे काही ठिकाणी बऱ्याच चुका झालेल्या आहेत परंतु मी ताबडतोब त्या बरोबर करण्याचा प्रयत्न केला आहे जर काही शंका असतील तर ते प्रश्न फोरम मध्ये लिहा मी त्यांची उत्तरे देईन आणि मी पुन्हा पुन्हा सांगत आहे की जेव्हा हे व्हिडीओ लेक्चर पहाल तेव्हा आधी हे सर्किट ड्रॉ करा आणि नंतर काय केले आहे ते पहा तर हि माझी आताची डायग्राम आहे हे होल्टेज V रेफरन्स वोल्टेज आहे आणि Iab हे करंट 10 3 o ने होल्टेजच्या पुढे आहे म्हणून हे लीडिंग करंट आहे आणि हे दुसरे Vfg आहे तर हे Vfg इथे येत आहे तेव्हा हे V यासोबत लीडिंग होत आहे आणि जर इथे हे Vfg या रेफरन्स होल्टेज V पासून लेगिंग आहे म्हणून हे 42 8 o असे आहे आणि हे सर्व वोल्टेज Vfg Vab Vcd 44 7 V आहे आता जर पॉवर फॅक्टर च्या टर्म मध्ये विचार केला तर Pab Vab Iab cos θ 44 7 4 48 cos 42 8 10 3 o असे आहे कारण cos θ म्हणजे हा Iab आणि Vab मधील अँगल आहे इथे VfgVab आहे म्हणून हे 42 3 असे येईल आणि म्हणून हा पॉवर फॅक्टर अँगल 42 3 असा आहे तर हे 120 वॅट येत आहे त्याच प्रमाणे आपण हे Iab 2 Rab 122 वॅट असे देखील करू शकतो हे मॅच होत आहे आणि जर हे मॅच झाले नाही म्हणजेच आपले कॅल्क्युलेशन कुठेतरी चूकलेले आहेत similarly p cdICd 2 R cd it is 320 watt and Pef I ef 2 I ef 2 R ef so it is coming out 160 watt So total PPef Pab P cd it is 600 watt त्याचप्रमाणे Pcd Icd2 Rcd 320 वॅट आणि Pef Ief2 Ref 160 वॅट असे येते तेव्हा एकूण पावर P Pef Pab Pcd 600 वॅट मिळते आणि ab साठी पॉवर फॅक्टर Pf ab 6√ 6 2 8 2 0 6 लीडिंग असा येत आहे तसेच cd साठी पॉवर फॅक्टर PFcd 4√ 4 2 3 2 0 8 लेगिंग येत आहे हे तुम्ही स्वतः करा फेजर डायग्राम काढा कृपया तुम्ही पूर्ण फेजर डायग्राम ड्रॉ करा तर ही अशी काही उदाहरणे आपण सोडवली आहेत आता अजून हे एक दुसरे प्रॉब्लेम आहे इथे L1 0 106 H आणि C2 37 89 मायक्रो फेरड दिले आहे तसेच CL 106 मायक्रो फेरड आणि R3 30 Ω R L 50 Ω आणि हे VL आहे इथे या उदाहरणामध्ये आपल्याला I I2 IL शोधायचे आहेत आणि होल्टेज 120 V RMS दिलेले आहे म्हणजेच आपल्याला हे रेफरन्स व्होल्टेज 120 अँगल 0 o आणि फ्रिक्वेंसी 60 Hz दिली आहे तर हे उदाहरण आपण स्टॅंडर्ड KCL आणि KVL वापरून सोडवूया दुसरी गोष्ट म्हणजे इथे आपल्याला हे IL थेरम वापरून शोधायचे आहे आणि तसेच KCL व KVL वापरून देखील पाहायचे आहे तर अशा या सर्व गोष्टी शोधायच्या आहेत आणि याची उत्तरे दिलेली आहेत या सर्व गोष्टी विचारलेल्या आहेत आणि उत्तरे दिलेली आहेत हे उत्तर आहे परंतु इथे फ्रिक्वेन्सी 60 Hz आहे 50 Hz घेऊ नका नाहीतर उत्तर बरोबर येणार नाहीत म्हणून इथे फ्रिक्वेन्सी F 60 Hz आहे तर हे सर्व उत्तरे दिलेले आहेत या सोबत सिंगल फेज AC सर्किट चा हा पार्ट इथे संपत आहे तर शेवटी आपण हे पूर्ण केले आहे आणि तुम्ही कोणत्याही पुस्तकातून जास्तीत जास्त उदाहरणे सोडविण्याचा प्रयत्न करा आता आपण रेझोनन्स सर्किट ला जाऊ तसेच आपण सिंगल फेज सर्किट साठी मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम पाहू जेव्हा अप्लाइड होल्टेज V आणि रिझल्टींग करंट I हे फेज मध्ये असते तेव्हा ते सर्किट रेझोनन्स मध्ये आहे असे म्हणतात तर आता या केस मध्ये काय घडेल जर सर्किट रेझोनन्स मध्ये आहे म्हणजेच V व I हे फेज मध्ये आहेत म्हणजेच हे सर्किट इक्विव्हॅलंट रेझिस्टिव्ह सर्किट होत आहे तर रेझोनन्सला सर्किट चा कॉम्प्लेक्स इम्पीडन्स फक्त रेझिस्टन्स होत आहे आपण नंतर बघू यात की जेव्हा V आणि I हे फेज मध्ये असतात तेव्हा रेझोनन्स सर्किटचा पॉवर फॅक्टर युनिटी असतो समजा हे सेरीज RLC सर्किट आहे म्हणून तिथे R j असे आहे आणि जेव्हा XLXC असे होईल तेव्हा रेझोनन्स ची कंडीशन येईल आता एक सामान्य गोष्ट अशी आहे की जेव्हा सिस्टिमच्या ऑसिलेशन ची नॅचरल फ्रिक्वेन्सी ही इलेक्ट्रिकल मेकॅनिकल किंवा सिव्हिल स्ट्रक्चर किंवा हायड्रॉलिक असेल तर ती इलेक्ट्रिक सर्किट मधील वोल्टेज सोर्स च्या ड्रायव्हिंग फोर्स ची किंवा सिव्हिल स्ट्रक्चर मधील वाऱ्याच्या फोर्सच्या फ्रिक्वेन्सी सोबत जुळते तेव्हा या दोन सिस्टिम एकमेकांना रेझोनन्ट आहेत असे म्हणतात तर जेव्हा सिस्टिमच्या ऑसिलेशन ची नॅचरल फ्रिक्वेन्सी ही ड्रायव्हिंग फोर्स च्या फ्रिक्वेन्सी सोबत जुळते तेव्हा या दोन सिस्टिम एकमेकांना रेझोनन्ट आहेत असे म्हणतात रेझोनन्स हे सिस्टिम साठी फार चांगले नसते तेव्हा या केसमध्ये मॅक्सिमम रिस्पॉन्स हा ड्रायव्हिंग फोर्स च्या फिक्स मॅग्निट्युड इतका असतो या प्रक्रियेला रेझोनन्स असे म्हणतात त्याच प्रमाणे इलेक्ट्रिकल सर्किट साठी विशेषतः सेरीज RLC सर्किट साठी जेव्हा रेझोनन्स कंडीशन असते तेव्हा करंट मॅक्सिमम असते आपण त्या पॉईंटवर येऊयात सामान्यपणे इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये दोन प्रकारचे रेझोनन्स असतात एक सेरीज रेझोनन्स आहे आणि दुसरा पॅरलल रेझोनन्स आहे तेव्हा आपण आधी सिरीज रेझोनन्स पाहूया तर या सेरीज RLC सर्किट च्या केस मध्ये हे j L ω jω C असे आहे म्हणून इम्पीडन्स ZR j L ω 1ω C R jX असा आहे जेव्हा X 0 असते म्हणजेच L ω 1ω C0 असते तेव्हा सर्किट रेझोनन्स मध्ये असते तेव्हा इथे L ω1ω C असे येते म्हणून ω 1√ L Cω0 असे आहे आणि इथे ω0 ही रेझोनन्स फ्रिक्वेन्सी आहे तर ω2 𝝅 f असते म्हणून रेझोनन्स फ्रिक्वेन्सी f0 12 𝝅 √ L C अशी येते तर इथे रेझोनन्स फ्रिक्वेन्सी f0 12 𝝅 √ L C Hz अशी आहे आता जर समजा हा इम्पीडन्स आहे आणि जर मी हा Z प्लॉट केला तर आता ही खंडित लाईन XLL ω आहे कारण ही लाईन ओरिजिन मधून जात आहे त्याचप्रमाणे या बाजूला हे XC1ω C आहे या बाजूला हे ω आहे आणि या बाजूला इम्पीडन्स आहे हा इम्पीडन्स म्हणजे Z XL XC असे सर्व काही आहे तर इथे हे XC1ω C रेक्टांगुलार हायपरबोला प्रमाणे दिसते तर हे इथून ते इथेपर्यंत XL आहे आणि इथून ते इथे पर्यंत XC आहे आणि XLXC ला फ्रिक्वेन्सी ω0 अशी येत आहे तर हा इम्पीडन्स वर्सेस ω impedance verses ω असा प्लॉट आहे हे माझे XLL ω चा प्लॉट आहे आणि ही लाईन XC1ω C चा प्लॉट आहे आणि खंडित लाईन रेजिस्टन्स R आहे कारण जेव्हा XLXC असते तेव्हा ωω0 असते आणि त्या वेळी Z R असतो कारण रेझोनन्स ला XLXC असते म्हणून Z R असतो तर ωω0 ला XL XC 0 असते तेव्हा इथे इम्पीडन्स Z R असतो म्हणजेच रेझोनन्स ला इम्पीडन्स मिनिमम असतो कारण XL XC 0 म्हणून Z R असतो आणि I V Z असते तेव्हा Z मिनिमम असल्यामुळे रेझोनन्सला करंट मॅक्सिमम असते आता θ tan 1 L ω 1ω C R कारण ZR j असे आहे म्हणून हे θ tan 1 L ω 1ω C R असे येते तेव्हा आता उदाहरणार्थ समजा जेव्हा तुमची फ्रिक्वेन्सी ही ω0 पेक्षा लहान असते तेव्हा या केसमध्ये हा इथला रिजन असतो जेव्हा ω ω0 असते तेव्हा कॅपॅसिटीव्ह रिऍक्टन्स इंडक्टिव्ह रिऍक्टन्स हा पेक्षा जास्त असतो आणि तिकडे दुसऱ्या बाजूला कॅपॅसिटीव्ह रिऍक्टन्स इंडक्टिव्ह रिऍक्टन्स हा पेक्षा कमी असतो तेव्हा या बाजूला जर ω ω0 असेल तर कॅपॅसिटीव्ह रिऍक्टन्स XC इंडक्टिव्ह रिऍक्टन्स XL आणि या बाजूला जेव्हा ω ω0 असते त्यावेळी इथे इंडक्टिव्ह रिऍक्टन्स XL कॅपॅसिटीव्ह रिऍक्टन्स असतो म्हणून जर तुम्ही इथे कोणतीही व्हॅल्यू घेतली तर तुम्हाला असे दिसेल की XL XC आहे म्हणून या केस मध्ये जर ω ω0 असेल तर L ω 1ω C 0 असते म्हणजेच 1ω C L ω असते तेव्हा या कंडीशन वरून आपल्याला ω ω0 म्हणजेच ω 1√ L C असे मिळते म्हणून ω0 खाली असलेल्या सर्व फ्रिक्वेन्सी ला कॅपॅसिटीव्ह रिऍक्टन्स XC इंडक्टिव्ह रिऍक्टन्स XL असते आणि θ निगेटिव्ह असतो जर रेझिस्टन्स कमी असेल तर अँगल फ्रिक्वेन्सी सोबत फार पटकन बदलतो तेव्हा खाली दाखवलेल्या फिगर मध्ये समजा रेझिस्टन्स फार कमी आहे तेव्हा या छोट्या रेझिस्टन्स साठी ही ω आहे आणि हा θ आहे हा छोट्या रेजिस्टन्ससाठी θ वर्सेस ω कर्व आहे हा प्लॉट फार शार्प आहे आणि मोठ्या रेझिस्टन्स साठी हा प्लॉट आहे आणि ही ω0 आहे ही बाजू 90 o आहे व ही बाजू 90 o आहे तेव्हा जशी ω झिरो कडे जाते तसा θ हा 90 o कडे जातो जर ω झिरो कडे फक्त जात असेल तर ही टर्म 0 होते परंतु जशी ω झिरो कडे जाते तेव्हा ही टर्म ∞ होते तर या केस मध्ये 3 टर्म 90 o होतात त्याचप्रमाणे इथे ω ω0 होते म्हणजेच ω फार जास्त असल्यामुळे 1 ω C फार कमी होते परंतु θ हा 90 o होतो तेव्हा या वर आधारित ही डायग्राम काढली आहे तर आता आपल्याला माहित आहे की Y1Z असते तेव्हा हे IY V आहे तर आधी आपण हे असे पाहिले आहे जर आपण ऍडमिटन्स वर्सेस ω admittance verses ω असा प्लॉट काढला आणि जर ही ω0 असेल तर हा प्लॉट R च्या मोठ्या व्हॅल्यू साठी आहे आणि हा प्लॉट R च्या छोट्या व्हॅल्यू साठी आहे शेवटी ही खंडित लाईन आहे जिथे R फारच लहान आहे म्हणजेच हा इन्फिनिटी कडे जात आहे तेव्हा हा ऍडमिटन्स वर्सेस ω admittance verses ω असा प्लॉट आहे तसेच हा दुसरा इम्पीडन्स वर्सेस ω impedance verses ω असा प्लॉट आहे आणि हा ऍडमिटन्स वर्सेस ω0 admittance verses ω असा प्लॉट आहे तेव्हा जर R मोठा असेल तर ऍडमिटन्स कमी असणार आहे आणि जर R लहान असेल तर ऍडमिटन्स मोठा असणार आहे हा प्लॉट आहे आणि जर R फार लहान असेल तर हे इन्फिनिटी कडे जाते तेव्हा हा वरील प्लॉट करंट वर्सेस ω current verses ω चा प्लॉट दर्शवतो आता ω0 ला मॅक्सिमम करंट येते कारण ही रेझोनन्स फ्रिक्वेन्सी आहे आणि म्हणून रेझिस्टन्स कमीत कमी असतो आणि त्यामुळे करंट जास्त असते म्हणून हा डॉटेड कर्व लीमिटिंग केस दाखवतो जिथे R झिरो कडे जातो म्हणजेच ही खंडित लाईन आहे तेव्हा आता नंतर पॅरलल रेझोनन्स RLC सर्किट आहे तर या केसमध्ये हा माझा R आहे हे माझे jXL आहे आणि jXC हा माझा कॅपॅसिटीव्ह रिऍक्टन्स आहे आता इथे हा R आपण कंडक्टन्स ने रिप्रेझेंट करूया त्याच प्रमाणे हे दोन म्हणजेच jB L आणि jB C तसेत ससेप्टन्स ने रिप्रेझेंट करूया तेव्हा इथे G1R B L1XL आणि B C1XC असे आहे म्हणजेच इथे मी या 1jXL चे रिसिप्रोकल घेतले आहे आणि म्हणून हे jXL असे येत आहे आपण B L 1XL असे घेणार आहोत म्हणून हे j B L आहे त्याच प्रमाणे कपॅसिटर jB C असा होतो आणि हे jB C 1XC असे आहे तेव्हा G 1 R आहे आणि मी इथे हे 1jXL jXL jB L केले आहे आणि त्याच प्रमाणे 1 j XC j XC j B C असे येते म्हणून ऍडमिटन्स YG j B C BL G j 1XC 1XL असा आहे म्हणजेच YG j ω C 1L ω आहे तेव्हा या केस मध्ये आपण हे YG jB असे लिहूया इथे BB C BL आहे हे माझे B C आहे आणि हे माझे BL आहे हे सीरिजच्या बरोबर विरुद्ध आहे इथे आपण हे ऍडमिटन्स विचारात घेतलेले आहे तर हे माझे B C आहे आणि हे माझे BL आहे आता रेझोनन्स ला जेव्हा B0 होते तेव्हा हा पार्ट 0 होतो म्हणून इथे ω C1L ω असे येते आणि म्हणून आपल्याला सिरीज सर्किट प्रमाणेच इथे देखील ω1√ L C ω0 असे मिळते तेव्हा सेरीज RLC सर्किट प्रमाणे रेझोनन्ट फ्रिक्वेन्सी f 012 𝝅√L C Hz आहे तेव्हा जर आता आपण ऍडमिटन्स वर्सेस ω असा प्लॉट केला कारण सीरीज सर्किट साठी आपण इम्पीडन्स वर्सेस ω impedance versus ω असा प्लॉट केला होता म्हणून पॅरलल साठी ऍडमिटन्स वर्सेस ω असा प्लॉट केला आहे तेव्हा या केसमध्ये ही माझी कॉन्स्टंट G ची लाईन आहे कारण B CB L आहे आणि B Cω ला ही खंडित लाईन आहे आणि B Lω ला हे रेक्टनगुलर हायपरबोला आहे ही माझी रेझोनन्स फ्रिक्वेन्सी ω0 आहे तेव्हा B CB L या पॉइंटला आणि या बाजूने जेव्हा ω ω0 असते तेव्हा B L B C असते जेव्हा आपण या बाजूला येतो म्हणजेच ω ω0 असते तेव्हा हे B C B L असे विरुद्ध होते म्हणून ωω0 ला B CB L म्हणजेच YG असते म्हणून पॅरलल सर्किट मध्ये रेझोनन्सला ऍडमिटन्स मिनिमम असतो तेव्हा या केस मध्ये IYV आहे इथे पॅरलल सर्किट साठी Y हा एडमिटन्स आणि करंट I हे देखील मिनिमम असते तेव्हा आता जर आपण हे पॅरलल सर्किट साठी इम्पीडन्स वर्सेस ω असा प्लॉट केला तर ω0 ला म्हणजेच या मिनिमम R ला आणि या मोठ्या R ला आपल्याला हे बरोबर सिरीज सर्किट चे कॉम्प्लिमेंट मिळते आता अँगल θ दिला आहे तेव्हा θ Y tan 1 G tan 1 ω C 1 L ω G असे येते आता जर हे प्लॉट केले तर ते आधी प्रमाणेच येते हा इम्पीडन्स चा अँगल 90 o आहे आणि हा 90o आहे तर ही R ची फार मोठी व्हॅल्यू आहे आणि हा त्याचा प्लॉट आहे तसेच हा प्लॉट R च्या छोट्या व्हॅल्यूसाठी आहे आणि ही माझी रेझोनन्ट फ्रिक्वेन्सी ω0 आहे आपण ज्याप्रमाणे सिरीज सर्किट एक्सप्लेन केले तसेच हे देखील आहे परंतु या केसमध्ये हे करंट आहे आणि हा इम्पीडन्सचा अँगल आहे तेव्हा जर हे असे प्लॉट केले तर हे ω C 1L ω 0 असे येईल म्हणून हे ω 0 आहे आता जर ω ω0 असेल तर B L B C असणार आहे आणि म्हणून θ Y निगेटिव्ह येईल तेव्हा हे G j ω C L ω असेल आणि हे माझे B C B L असेल तेव्हा या कंडीशन वरून जर B C B L असेल किंवा B L B C असेल तर त्यानुसार अँगल पॉझिटिव किंवा निगेटिव्ह येईल तेव्हा हीच गोष्ट इथे एक्सप्लेन केलेली आहे की जर ω ω0 असेल तर B L B C असणार आहे आणि म्हणून θ Y निगेटिव्ह येईल आणि इम्पीडन्स चा अँगल म्हणजेच θ पॉझिटीव्ह आहे कारण इथे θY हा एडमिटन्स चा अँगल निगेटिव्ह आहे जर एडमिटन्सचा अँगल निगेटिव्ह झाला तर इम्पीडन्सचा अँगल पॉझिटीव्ह होईल त्याचप्रमाणे जर ω झिरो झाली तर θY हा एडमिटन्स चा अँगल 90 o होतो आणि म्हणून इम्पीडन्स चा अँगल म्हणजेच θ हा 90 o होतो म्हणून जेव्हा B L B C असते तेव्हा एडमिटन्स चा अँगल निगेटिव्ह येतो म्हणजेच इम्पीडन्स चा अँगल म्हणजेच θ पॉझिटीव्ह असतो कारण हा θY आहे म्हणून जेव्हा ω ω0 असते तेव्हा B C B L असते म्हणजेच θ Y पॉझिटिव असतो आणि इम्पीडन्स चा अँगल म्हणजेच θ निगेटिव्ह असतो हे फक्त इथे या एक्सप्रेशन मध्ये टाका हे फार सोपे आहे आणि जेव्हा ω ω0 असते तेव्हा θ Y 90 o असते आणि इम्पीडन्स चा अँगल म्हणजेच θ 90 o असतो जेव्हा ω ही ω0 पेक्षा फार फार जास्त असते म्हणजेच जर आपण इथे आलो तर हा पार्ट या पार्ट सोबत तुलना केल्यास फार कमी असतो म्हणजे या केस मध्ये एडमिटन्स चा अँगल पॉझिटिव्ह असणार आहे म्हणजेच 90 o असतो आणि म्हणून θ 90 o असतो